शुभ प्रभात आता आपण इतर कॉस्ट एस्टिमेशन टेकनिक्स घेऊ बेसिक कोकोमो मॉडेलबद्दल आपण चर्चा केली आहे आता आपण इतर दोन प्रकारचे कोकोमो घेऊ जो एक इंटरमीडिएट कोकोमो आणि कंप्लिट कोकोमो आहे पहा बेसिक कोकोमो चे थोडे नुकसान आहेत बेसिक कोकोमो मॉडेल असे गृहीत धरते की एफोर्ट आणि डेव्हलोपमेंट टाईम ते केवळ प्रॉडक्टच्या साईजवर अवलंबून असतात तथापि आपण मॉडर्न प्रोजेक्ट डेव्हलोपमेंट मध्ये पहाल की रिलायबिलिटीच्या रिक्वायरमेंटसारख्या एफोर्टवर आणि डेव्हलोपमेंट टाईम इतर पॅरामीटर्सवर देखील परिणाम करतात कदाचित आपणास हे आवश्यक असू शकते की आपले प्रॉडक्ट रिलायबिलिटी रिक्वायरमेंट असले पाहिजे आपण कित्येक मॉडर्न अव्हेलेबल केस टूल्स वापरत असाल किंवा काही मॉडर्न प्रोग्रामिंग डेव्हलपरना नक्कीच फॅसिलिटी करतात नेहमीचे एफोर्ट लो करतात आणि डेटा हाताळण्यासाठीचा हा साईज बराच मोठा आहे तर या रिक्वायरमेंट किंवा या पॅरामीटर एफोर्ट आणि डेव्हलोपमेंट टाईम परिणाम होऊ शकतो तर यास कोकोमो मॉडेलमध्ये संबोधित केले पाहिजे तर या मुद्द्यांचा विचार करण्यासाठी बेसिक कोकोमो मॉडेल सुधारित केले गेले आहे नवीन कोकोमो मॉडेल आम्ही इंटरमीडिएट मॉडेल म्हणून कॉल करतो तरऍक्युरेट एस्टीमेट आणि अशा सर्व मॉडर्न संबंधित पॅरामीटर्सच्या परिणामाचा विचार करण्यासाठी प्रस्तावित केले गेले तर नवीन कोकोमो मॉडेलचे थोडेसे प्रगत कोकोमो मॉडेल प्रस्तावित केले गेले होते जे इंटरमीडिएट कोकोमो म्हणून ओळखले जाते इंटरमीडिएट कोकोमो मॉडेल या सर्व संबंधित पॅरामीटर्सकडे लक्ष दिले गेले आहे हे सत्य ओळखते प्रथम आपणास इनिशिअल एस्टीमेट बनवावा लागेल नंतर इंटरमीडिएट कोकोमो इनिशिअल एस्टीमेट रिफाइन करेल जो बेसिक कोकोमो ने 15 कॉस्टच्या ड्रायव्हर्सच्या संचाचा वापर करुन प्राप्त केला आहे तर प्रथम आपण कोकोमो वापरुन इनिशिअल एस्टीमेट तयार करायचा आहे मग हा इनिशिअल एस्टीमेट असू शकतात ते 15 कॉस्ट ड्रायव्हर्स किंवा मल्टिप्लायर्स चा सेट वापरुन रिफाइन केले जाऊ शकतात इंटरमीडिएट कोकोमो साठी लागू असलेल्या 15 कॉस्ट ड्रायव्हर्स ना काय शक्य आहे ते पाहूया म्हणूनच 15 यादीमध्ये जाण्यापूर्वी उदाहरणे द्या की या कॉस्ट ड्रायव्हर्स किंवा हे काय मल्टिप्लायर आहेत ते एफोर्टवर किंवा कॉस्टवर परिणाम करीत आहेत उदाहरणार्थ पहा जर कोणी ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग प्रॅक्टिसेस वापरण्याऐवजी मॉडर्न प्रोग्रामिंग प्रॅक्टिकल प्रॅक्टिसेस वापरत असेल तर निश्चितपणे आवश्यक एफोर्ट लो होतील म्हणूनच बेसिक कोकोमो ने प्राप्त केलेले इनिशिअल एस्टीमेट ते स्केल डाउनवर्ड जाणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे समजा तुमच्यासाठी रिअल टाईम सिस्टिम डेव्हलोप करणे आवश्यक आहे ज्यासाठी स्ट्रिंजेंट रिलायबल रिक्वायरमेंट आहे त्यास डिले होऊ नये कोणतीही डिले होऊ नये ती अंतिम मुदत पूर्ण केली पाहिजे तर प्रॉडक्टवर इतरही अनेक रिलायबिलिटी आवश्यक आहेत मग काय होईल आपल्याला बरेच एफोर्ट करावे लागतील याचा अर्थ काय आहे की आपण जे तयार केले आहे त्याचा इनिशिअल एस्टीमेट आपण जे मिळवले आहे ते स्केल अपवर्ड जावे लागेल तर अशा प्रकारे आपण इतर पॅरामीटर्सवर त्यांचा कसा परिणाम होत आहे याचा विचार करू शकताएफोर्ट किंवा कॉस्टचा इनिशिअल एस्टीमेट किंवा एस्टीमेट करू शकता नंतर मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की तुम्ही काय करावे जेणेकरून मी इंटरमीडिएट कोकोमो वापरतो किती कॉस्ट मल्टिप्लायर्स किंवा कॉस्ट ड्रायव्हर्स लागतील तुम्हाला एक ते तीनच्या प्रमाणात डिफरेंट पॅरामीटर्स रेट करावे लागतील तर हे डिफरेंट पॅरामीटर्स आपल्याकडून जे करावे लागतील त्या रेटिंगच्या बेसवर एक ते तीन च्या स्केल केले जाऊ शकतात आपल्याला कॉस्ट ड्राइव्हर व्हॅल्यू मल्टिप्लाय करावी लागतील सर्व 15 कॉस्ट ड्रायव्हर्स कसे पाहू शकतात किंवा ही पॅरामीटर्स प्रत्येक सिस्टीमसाठी लागू होणार नाहीत 1 2 किंवा 10 कदाचित आपल्या प्रोजेक्टसाठी कोणत्या पॅरामीटर्सची रिक्वायरमेंट आहे कोणत्या ड्रायव्हर्सची रिक्वायरमेंट असेल एक ते तीन स्केल वापरुन त्यांना शोधा किंवा रेट करा नंतर या कॉस्ट ड्रायव्हर्स च्या कॉस्टला या कॉस्टच्या ड्रायव्हर्सच्या व्हॅल्यू सह मल्टिप्लाय करा जे बेसिक कोकोमो वापरुन प्राप्त केले जातात तर या मल्टिप्लायर चा परिणाम हे प्रॉडक्ट आपल्याला अधिक ऍक्युरेट एस्टीमेट लावेल तर हे इंटरमीडिअट कोकोमो चे ऑब्जेक्टिव्ह आहे परंतु कृपया लक्षात ठेवा जरी मी येथे असे म्हणत आहे की रेटिंग एक ते तीन दरम्यान केले जाणे आवश्यक आहेपरंतु काही बाबतींमध्ये पॅरामीटर्सचे व्हॅल्यू किंवा ड्रायव्हर्स देखील 1 पेक्षा लो असू शकतात उदाहरणार्थ आपण ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग पद्धती वापरण्याऐवजी मॉडर्न प्रोग्रामिंग पद्धती वापरत असताना काय होईल या एफोर्टस जे घडेल ते लो होईल लो म्हणजे आपल्याला खालच्या दिशेने जावे लागेल तर आम्हाला त्या प्रकरणात कॉस्ट ड्रायव्हरचे व्हॅल्यू 1 पेक्षा लो असेल 0 9 काहीतरी असू शकेल जे मी तुम्हाला टेबलमध्ये देईन तर या कॉस्ट ड्रायव्हर साठी ऍक्युरेट व्हॅल्यू काय असतील मग हे पाहूया की हे इंटरमीडिएट कोकोमो कसे पुढे जाते हे बेसिक कोकोमो ला इनिशिअल एस्टीमेट तयार करण्यासाठी बेसिक कोकोमो वापरुन इनिशिअल पॉईंट म्हणून घेते मग आपल्या प्रोजेक्टचा कॉस्ट आणि डेव्हलोपमेंट टाईम काय प्रभाव पाडत आहेत हे कोणते वैशिष्ट्ये आहेत ते ओळखा जसे की पर्सनल ऍट्रीबुट प्रॉडक्ट ऍट्रीबुट कॉम्पुटर ऍट्रीबुट आणि प्रोजेक्ट ऍट्रीबुट त्या सर्व 15 ऍट्रीबुटचे या चार कॅटेगरीमध्ये वर्गीकरण केले आहे या ऍट्रीबुटमुळे आपल्या प्रॉडक्टची कॉस्ट आणि डेव्हलोपमेंट टाईम प्रभावित होईल अशी अपेक्षा आहे मग आपण काय करावे आपण बेसिक कोकोमो द्वारे प्राप्त केलेली बेसिक कॉस्ट आम्हाला मल्टिप्लाय करायची आहे मग आपण या इनिशिअल बेसिक कॉस्ट वाढ किंवा लो करू शकणारे व्हॅल्यू या कॉस्ट मल्टीप्लायर्सद्वारे बेसिक कॉस्टचे मल्टिप्लाय करता आता आपण पाहू शकता की बेसिक ऍट्रीबुट कोणती आहेत त्यामध्ये चार गुणांमध्ये वर्गीकृत केलेली आहेत ज्यात पर्सनल ऍट्रीबुट प्रॉडक्ट ऍट्रीबुट आणि इतर दोन आहेत मी तुम्हाला आधीच सांगितले आहे तेथे चार ऍट्रीबुट दिसेल हे चार ऍट्रीबुट म्हणजे प्रॉडक्ट ऍट्रीबुट प्रोजेक्ट प्रॉडक्ट ऍट्रीबुट येथे पर्सनल आणि कॉम्पुटर तील कोणते ऍट्रीबुट आहेत तर मग आपण या सर्व डिफरेंट अरे अंतर्गत 15 ऍट्रीबुट पाहू आपण सर्व गोष्टींचा 15 ऍट्रीबुट शोधत आहात कर्मचार्यांच्या ऍट्रीबुटनुसार अनलिस्ट कॅपॅबिलिटी व्हर्च्युअल मशीन एक्सपेरियन्स प्रोग्रामर कॅपॅबिलिटी प्रोग्रामिंग लँग्वेज एक्सपेरियन्स आणि अप्लिकेशन एक्सपेरियन्स या ऍट्रीबुटमुळे हे ऍट्रीबुट प्रोजेक्टमध्ये काम पर्सनलशी संबंधित असलेल्या पर्सनलच्या हे ऍट्रीबुट खाली येत आहेत म्हणूनच हे ऍट्रीबुटसाठी वापरले जाणारे हे कोड आहेत हे ऍट्रीबुटच्या कॅपॅबिलिटीसाठी आपण एसीएपी कोड वगैरे वापरू शकता म्हणूनच प्रॉडक्टच्या विशेषतांसाठी हे प्रॉडक्टचे ऍट्रीबुट आहेतजसे की रिलायबिलिटी रिक्वायरमेंट डेटाबेस साईज प्रॉडक्ट कॉम्प्लेक्सिटी या आमच्या डेव्हलोपिंग प्रॉडक्टशी संबंधित ऍट्रीबुट आहेत नंतर आपण विचारात घेतलेले कॉम्पुटर ऍट्रीबुट एक्झिक्युशन टाईम कन्ट्रेन्ट कोणती आहेत स्टोरेजची कन्ट्रेन्ट काय आहेत व्हर्च्युअल मेमरी व्हॉलंटिलिटी आहे कॉम्पुटरची टर्न अराउंड टाईम आहे म्हणून या घटकांचा आपल्या प्रॉडक्टच्या एफोर्टवर आणि कॉस्टवर परिणाम होऊ शकतो आणि शेवटी प्रोजेक्ट ऍट्रीबुट किंवा एन्व्हायरमेंट ऍट्रीबुट ज्याचा आपण विचार केला पाहिजे प्रोजेक्ट ऍट्रीबुट ज्यास एन्व्हायरमेंट ऍट्रीबुट देखील म्हटले जाते आपण कोणत्या मॉडर्न प्रोग्रामिंग प्रॅक्टिस वापरत आहात जसे की आपण सॉफ्टवेअर रीइन्जिनरिंग रीयूज रिव्हर्स इंजिनीअरिंग इ किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग वापरत आहात किंवा नाही त्याप्रमाणे सर्व मॉडर्न प्रोग्रामिंग सराव मग तुमचा एफोर्ट लो होईल आणि कॉस्टही लो होईल मग मी स्वहस्ते काही करत असल्यास कोणती प्रकारची सॉफ्टवेअर टूल ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर टूल वापरत आहेत परंतु जर काही टूल वापरली गेली तर स्पष्टपणे आवश्यक एफोर्ट लो होतील त्याचप्रमाणे आवश्यक डेव्हलोपमेन्ट शेड्युल जे शेड्युल आवश्यक आहे ते काय आहे ते खूप टाइट शेड्युल आहे की हे फ्लेक्सिबल शेड्युल आहे याचा एफोर्ट आणि खर्चावरही परिणाम होईल म्हणूनच हे 15 गुण आहेत ज्यात आपण एफोर्ट आणि कॉस्ट अधिक ऍक्युरेट एस्टीमेट लावण्यासाठी विचार केला पाहिजे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे त्याप्रमाणे कोकमो एफोर्ट मल्टिप्लायर हे कॉस्ट ड्राईव्ह म्हणूनही ओळखले जातात तर रेटिंग मिळविणार्या 15 गुणांपैकी प्रत्येकाला ते प्राप्त होते त्या प्रत्येक 15 गुणांना ते सिक्स पॉईंट स्केल रेटिंग प्राप्त करतात आम्ही सिक्स पॉईंट स्केल वापरू जे फारच लो पासून एक्सट्रा हाय पर्यंत असतील I इम्पॉर्टन्स किंवा व्हॅल्यू दर्शवेल म्हणूनच या गोष्टीचे इम्पॉर्टन्स काय आहे यासारखे आपण विचार करू शकता जर ते इम्पॉर्टन्स असेल तर यापेक्षा लो किंवा लो किंवा मेडीयम किंवा हाय किंवा जास्त हाय वापरू शकतात तर या डिफरेंट कॅटेगरीमध्ये जसे की अगदी लो ते एक्सट्रा हाय पर्यंत फरक आपण एक ते तीन किंवा कोणत्याही पॉईंटचे व्हॅल्यू वापरू शकता मी तुम्हाला या व्हॅल्यू साठी टेबल देईन मग कोणत्या ऍट्रीबुट मुळे आपल्या प्रॉडक्टवर परिणाम होत आहे हे ओळखल्यानंतर ते बरीच लो किंवा हाय असल्याचे वर्गीकरण केले जाऊ शकते नंतर टेबलतून संबंधित व्हॅल्यू शोधा मी पुढील स्लाइडमध्ये टेबल दर्शवितो मग आपल्याला अशा सर्व एफोर्टच्या कामकाजाचे मल्टिप्लाय शोधणे आवश्यक आहे आणि हे मल्टिप्लाय आपल्याला एक वर्ड देईल ज्याला आपण ईएएफ म्हणून संबोधत आहात किंवा एफोर्ट अडजस्टमेन्ट फॅक्टर म्हणून ओळखले जाते मग हा एफोर्ट अडजस्टमेन्ट फॅक्टर 0 4 पर्यंत असू शकतो मग आम्हाला काय करायचे आहे आम्हाला बेसिक कोकोमो वापरुन बेसिक इनिशिअल एस्टीमेट आधीच मिळाला आहे हा ईएएफ किंवा बेसिक कॉकॉमोने मिळवलेल्या बेस इनिशियल एस्टीमेटसह एफोर्ट अडजस्टमेन्ट फॅक्टर मल्टिप्लाय करेल जे आपल्याला रिफाइन एफोर्ट देईल किंवा आह एफोर्टसाठी अधिक ऍक्युरेट आह एस्टीमेट असेल मी आधीपासूनच सांगितले आहे त्याप्रमाणे हे 15 कॉस्टचे ड्रायव्हर्स आहेत जे सहा गुणांचे रेटिंग खूपच लो लो नॉमिनल हाय आणि खूप हाय आहे असे मला वाटते की 1 2 3 4 5 येथे 6 असे लिहिलेले आहे मग हे प्रत्यक्षात 5 असावे कृपया ते दुरुस्त करा पाच पॉईंट स्केलच्या रेटिंगवर जे चांगले होईल आणि येथे पाच जे रेटिंग दर्शविले गेले आहे ते पाच येथे आहे आवश्यकतेची रिलायबिलिटी खूपच लो असल्यास 0 7 च्या बरोबरीची असते जेव्हा आवश्यक रिलायबिलिटी खूप जास्त असते तेव्हा ती 1 40 असावी आपण काही केसेसमध्ये पाहू शकता की व्हॅल्यू 1 पेक्षा लो असेल उदाहरणार्थ जर प्रॉडक्टच्या कॉम्प्लेक्सिटी व्हेरी लो असतील तर आपण 0 70 नोंदवू शकता ही उदाहरणे मी असे म्हणत होतो की मॉडर्न प्रोग्रामिंग प्रॅक्टिस वापरत असल्यास आणि ते बरेच जास्त असल्यास तर आपण ते हाय असल्यास 1 0 91 पेक्षा लो आहे ते पहा जर ते खूप जास्त असेल तर ते 0 82 आहे आपण ड्रायव्हर्सद्वारे सर्व कॉस्टची नॉमिनल व्हॅल्यू पाहू शकता अव्हेरज व्हॅल्यू नॉमिनल व्हॅल्यू सर्व एक असतात आणि त्या आधारे ती हाय असल्यास ती 1 पेक्षा जास्त होईल सामान्यत येथे अनॅलिस्ट कॅपॅबिलिटी सारख्या काही पॅरामीटर्ससाठी काय घडत आहे जर ते अगदी लो असेल तर ते 1 पेक्षा मोठे असेल तर या प्रकारे आपण रिफाइन एस्टीमेट मिळविण्यासाठी कॉस्ट ड्रायव्हर्सच्या या व्हॅल्यू चा वापर करू शकता आपण या दरम्यानच्या एफोर्टचे इक्वेशन काय आहे ते पाहूया हे एफोर्ट कॅल्कुलेट करण्यासाठी किंवा एस्टीमेट लावण्यासाठीचे इंटरमीडिएट मॉडेल आहे तर एफोर्टचे इक्वेशन सांगितले जाऊ शकते मला हे आवडते की एफोर्ट ईएएफ स्टार सी स्टार साईजच्या समान आहेत फक्त इथल्या बेसिक कोकोमो प्रमाणेच ईएएफ जोडला गेला आहे तर ईएएफ हा अडजस्टमेन्ट फॅक्टर आहे तर आपण पाहू शकता की ईएएफ हा एफोर्ट अॅडजस्टमेंट फॅक्टर आहे जो कोणत्या कॉस्टचे आहे आपण एफोर्ट केलेल्या प्रत्येक व्हॅल्यू ड्रायव्हर रेटिंगशी संबंधित प्रॉडक्टसाठी एफोर्ट केलेल्या मल्टिप्लायर्स आहे 'c' डेव्हलोपमेंट मोड एक कॉन्स्टन्ट बेसवर आहे आम्ही आधीपासूनच पाहिले आहे तीन डेव्हलोपमेंट मोड आहेत ते ऑरगॅनिक असू शकतात सेमी डिटॅच आणि एम्बेडेड असू शकतात आणि सेम व्हॅल्यू आम्ही आधीच्या काळात वापरली आहेत तर ऑरगॅनिकसाठी ते 3 2 आहे सेमी डिटॅच करण्यासाठी ते 3 0 आहे आणि एम्बेडेडसाठी ते २ 8 आहे तर मोडसाठी साईज किती डिलीव्हरी सोर्स सूचना किंवा केडीएसआय आणि के बरोबर कॉन्स्टन्ट दिले आहे तर या प्रकारे आपण या इंटरमीडिएट वापरून केलेल्या एफोर्टचा एस्टीमेट लावू शकता हे इंटरमीडिएट कोकोमो मॉडेल वापरुन आपण हे इक्वेशन वापरून केलेल्या एफोर्टचा एस्टीमेट लावू शकता त्याचप्रमाणे आपण टाईम कॉम्पूटच्या डेव्हलोपमेंट टाईम देखील मोजू शकता ईएएफ वापरून हे इक्वेशन वापरुन आपल्याला जे एफोर्ट मिळत आहेत ते वापरतात तर आम्ही हा एफोर्ट आपण या आधीच्या इक्वेशन वापरू शकतो की आम्ही आधीच बेसिक कोकोमो साठी चर्चा केली आहे बेसिक कोकोमो प्रमाणेच डेव्हलोपमेंट टाईम ही एफोर्टचा वापर करते याचा अर्थ असा की नॉमिनल डेव्हलोपमेंट टाईम एफोर्ट पॉवर एक्स्पोर्ट एक्सपोनंन्ट 2 5 च्या समान असेल येथे हा एफोर्ट म्हणजे काय एफोर्ट अडजस्टमेन्ट फॅक्टर मल्टिप्लाय करून प्राप्त केलेला एफोर्ट आहे म्हणूनच आपण रिफाइन एफोर्ट म्हणू शकता किंवा आपण येथे व्हॅल्यू ठेवू शकता असा हा रिव्हाईस एफोर्ट आहे यामुळे आपल्याला डेव्हलोपमेंट टाईम मिळेल 5 सर्व मोडसाठी कॉन्स्टन्ट असते जे ऑरगॅनिक सेमी डिटॅच किंवा एम्बेड असू शकते आणि हा एक्सपोनंन्ट आपण वापरत असलेल्या मोडवर आधारित आहे ऑरगॅनिक मोडसाठी हे 0 38 आहे ऑरगॅनिक प्रॉडक्टसाठी हे 0 38 आहे सेमी डिटॅच प्रॉडक्टसाठी हे 0 35 आहे एम्बेड प्रॉडक्टसाठी एक्सपोनंन्ट व्हॅल्यू 0 32 आहे तर ही दोन फॉर्मुला वापरुन एफोर्टसाठी एक जे ईएएफ सह मल्टिप्लाय आहे आणि हे यासाठी फॉर्मुला वापरुन नॉमिनल डेव्हलोपमेंट टाईम आहे आपण या इंटरमीडिएट कोकोमो मॉडेलचा वापर करुन एफोर्टचे व्हॅल्यू आणि कॉस्ट आह याचा एस्टीमेट लावू शकता आता आपण हे एक छोटेसे उदाहरण घेऊ या कॉस्ट ड्रायव्हर्स किंवा एफोर्ट मल्टीप्लायर्स कसे वापरावे याचा विचार करू तर उदाहरणादाखल असे म्हटले गेले आहे की आपण अनॅलिस्ट कॅपॅबिलिटी काय आहे याचा विचार करत आहात अनॅलिस्ट कॅपॅबिलिटी आणि नंतर आपण एफोर्टसाठी एस्टीमेट शोधू इच्छित आहात आपण पाहू शकता की हे दिले गेले आहे की अनॅलिस्ट कॅपॅबिलिटी नुसार आपण या कॅपॅबिलिटीस अत्यल्प किंवा लो नॉमिनल हाय किंवा खूप हाय रेटिंग देऊ शकता जर ते अगदी लो असेल तर आपण हे टेबल वर पाहू शकता की ते 1 46 आहे आणि लो आहे 1 19 आपण या टेबलमध्ये पाहू शकता अनॅलिस्ट कॅपॅबिलिटी म्हणजे काय ते पहा होय ही अनॅलिस्ट कॅपॅबिलिटी आहे आपण अनॅलिस्ट कॅपॅबिलिटी पाहू शकता होय येथे अनॅलिस्ट कॅपॅबिलिटी लो असेल तर ते खूपच लो आहे 1 46 जर ते लो असेल 1 19 जर ते नॉमिनल 1 0 असेल आणि ते जास्त असेल तर ते 0 86 लो करेल आणि ते पुन्हा खूप हाय असेल तर ते 0 71 लो करेल तर या प्रमाणे आपण या व्हॅल्यू शोधू शकता यापूर्वी आपण टेबलमध्ये दाखवलेल्या पैकी ही मुलभूत माहिती मिळवा आता समजा एफोर्टचा इनिशिअल एस्टीमेट 32 6 आहे आणि समजा अनॅलिस्ट कॅपॅबिलिटी खूप जास्त आहे अनॅलिस्ट कॅपॅबिलिटी जास्त आहे समजा अनॅलिस्ट कॅपॅबिलिटी जास्त आहे म्हणजेचव्हॅल्यू फक्त 0 80 आहे फक्त एकच कॉस्ट ड्राइवर तेथे आहे जेथे हे मल्टिप्लाय करेल तर हे प्रयोजन अडजस्टमेन्ट फॅक्टरचे व्हॅल्यू आहे जे 0 80 आहे तर या एफोर्टचे अडजस्टमेन्ट फॅक्टर व्हॅल्यू 32 6 सह मल्टिप्लाय होईल तर हे तुम्हाला अंदाजे 26 8 स्टाफ मंथ देईल अशाप्रकारे आम्हाला अडजस्टमेन्ट नॉमिनल एस्टीमेट मिळतो किंवा आम्ही एफोर्टसाठी नॉमिनल एस्टीमेट अडजस्टमेन्ट करीत आहोत तर रिफाइन एफोर्ट किंवा अडजस्टमेन्ट केलेला एफोर्ट अडजस्टमेन्ट फॅक्टर 0 80 वापरून 26 8 स्टाफ मंथ येणार आहे तर या प्रकारे आपण एफोर्टच्या रिफाइन एस्टीमेट शोधण्यासाठी कॉस्ट मल्टीप्लायर व्हॅल्यू वापरू शकता

आता आपण दुसरे उदाहरण घेऊ तर खालील परिस्थितीसाठी एफोर्ट डुरेशन स्टाफ लेवल निश्चित करा तर समजा आपण एस्टीमेट केला आहे त्यानुसार एखाद्या प्रॉडक्टचे साईज प्रॉडक्ट 10000 एलओसी असेल जे दहा केएलओसी बरोबर असेल आणि जर तो छोटा प्रोजेक्ट असेल तर परिचित डेव्हलोपमेंट तेथे आहे आणि तुम्ही असा एस्टीमेट लावत आहात आपण अपेक्षा करीत आहात की अनॅलिस्ट कॅपॅबिलिटी लो आहे अप्लिकेशन एक्सपेरियन्स देखील लो आहे प्रोग्रामरची कॅपॅबिलिटी ही हाय आहे आणि प्रोग्रामर एक्सपेरियन्स म्हणजे काय आणि प्रोग्रामर एक्सपेरियन्स देखील जास्त आहे आपण काय करीत आहातआपण घेत आहात आम्ही आम्हाला कॉस्ट एफोर्ट शोधू इच्छितो वगैरे समस्येवरुन पहाण्यासाठी हे आवश्यक आहे आपण हे पाहू शकता की 10 के ओ सी साईजचा प्रोग्राम तयार करणे आवश्यक आहे एक छोटा प्रोजेक्ट आणि परिचित डेव्हलोपमेंट असल्याने याला ऑरगॅनिक मॉडेल मानले जाऊ शकते म्हणून एफोर्ट म्हणजे आपण काय वापरूआम्ही या एफोर्टचा वापर बेसिक कोकोमो वापरुन प्रथम करू जर बेसिक कोकोमो घेतला तर ते स्टॅंडर्ड फॉर्मुलाच्या समान आहे की c चे हे व्हॅल्यू 2 4 आहे साईज 10 च्या पॉवर असेल तर ऑरगॅनिक प्रॉडक्टसाठी एक्सपोनंन्ट व्हॅल्यू 1 05 असेल हे अंदाजे 20 9 पर्सन मंथ असेल फॉरवर्ड फॉर्मुला २ पॉवरच्या डेव्हलोपमेंट टाईम ऑरगॅनिक प्रॉडक्टचा एक्सपोनंन्ट हा 0 38 आहे त्यामुळे अंदाजे ते 7 7 मंथ देईल आणि म्हणून एव्हरेज स्टाफ किती असतील एफोर्टना डेव्हलोपमेंट टाईम विभागले जाईल जेणेकरुन हे तुम्हाला मिळणार्या अंदाजे 3 लोकांसारखे असेल आता आपण काय कराल ते आम्हाला व्हॅल्यू मल्टिप्लाय किंवा कॉस्ट ड्राइव्हर्स् वापरून रिफाइन व्हॅल्यू मिळवायचे आहे आता ऍट्रीबुट खालीलप्रमाणे आहेत ही व्हॅल्यूज मी प्रदान केलेल्या टेबलावरुन मिळवू शकतो तर अनॅलिस्ट कॅपॅबिलिटी लो आहे लो तुम्हाला माहिती आहे की ते 1 15 आहे आपल्याकडे अप्लिकेशन एक्सपेरियन्स आहे तो लो देखील आहे जे 1 13 आहे आणि प्रोग्रामर एक्सपेरियन्स यात प्रोग्रामर कॅपॅबिलिटी दर्शवित आहे कदाचित येथे पहावे लागेल प्रोग्रामर कॅपॅबिलिटी देखील लो आहे येथे काहीतरी फक्त एक मिनिट आहे होय प्रोग्रामर कॅपॅबिलिटी देखील येथे लो आहे प्रोग्रामरची कॅपॅबिलिटी लो आहे आणि हे व्हॅल्यू आपण प्रोग्रामर घेऊ शकता जे लो होईल 1 17 आणि प्रोग्रामिंगचा एक्सपेरियन्स जास्त आहे तर व्हॅल्यू प्रोग्रामिंगचा एक्सपेरियन्स जास्त असेल ते 1 पेक्षा लो असेल म्हणूनच टेबलमध्ये आधीपासूनच 0 95 दिलेली आहे तर अडजस्टमेन्ट फॅक्टर त्या सर्व व्हॅल्यू चे किती मल्टिप्लाय होईल तर हे आपणास ईएएफ एफोर्ट अडजस्टमेन्ट फॅक्टर देईल जे हे 1 49 वर येत आहे रिव्हायव ईएएफमध्ये एफोर्ट 26 9 चा बेसिक एस्टीमेट म्हणून पूर्ण होईल एफोर्ट अडजस्टमेन्ट फॅक्टर 1 49 यामुळे आपल्याला 40 पर्सन मंथ मिळतील आता डेव्हलोपमेंट टाईम काय असेल 5 इंटू 040 नॉट 26 9 मला ऑरगॅनिक प्रॉडक्टसाठी एक्सपोनंन्ट असणारी पॉवर 0 38 आहे असे मॉडिफाइड व्हॅल्यू घ्यावे लागेल म्हणजे साधारणतः 10 2 मंथ असेल आता एव्हरेज स्टाफ तर हे सर्व व्हॅल्यू वर्गातील व्हॅल्यू विचारात घेऊन रिफाइन व्हॅल्यू आहेत तर एव्हरेज स्टाफना आता 40 ची रिक्वायरमेंट असेल जेणेकरून ते 4 लोक 3 9 किंवा अंदाजे 4 स्टाफ सारखे असेल तर अशा प्रकारे आम्ही बेसिक एस्टीमेट अधिक ऍक्युरेटपणे रिफाइन करण्यासाठी कॉस्ट ड्रायव्हर्सची किंवा या मल्टीप्लायर व्हॅल्यू वापरू शकतो आम्ही लवकरच दुसरे उदाहरण घेऊ समजा आम्हाला फ्लाइट कंट्रोल सिस्टमसाठी एक प्रोजेक्ट डेव्हलोप करावा लागेल जो एम्बेड मोडमध्ये 319000 डीएसआय सह एक मिशन क्रिटिकल आहे अर्थात ही फ्लाइट कंट्रोल सिस्टम ही अतिशय रिस्की प्रोजेक्ट आहे एम्बेडेड म्हणून मानला जाणारा एक अतिशय कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट म्हणजे तो एम्बेडेड प्रॉडक्ट चा एक प्रकार आहे रिलायबिलिटी खूप असणे आवश्यक आहे ते खूप जास्त असावे आणि रिलायबिलिटीसाठी 1 40 हाय व्हॅल्यू आहे म्हणून आता आम्ही एफोर्ट करू शकतो किती समान आहे हे मोजू शकतो प्रथम बेसिक एफोर्ट बेसिक कॉकमो वापरुन प्रथम कॅल्कुलेट करणे किंवा इनिशिअल एस्टीमेट करणे एम्बेडेड व्हॅल्यू एम्बेडेड केसच्या व्हॅल्यू मध्ये 1 40 व्हॅल्यू सी 3 6 आहे आणि एम्बेड केलेल्या मोडसाठी एलओसी आणि एक्सपेंशन व्हॅल्यू 1 20 म्हणजे डीएसआयला 319 किलो दिले जाते जे अंदाजे 50 9 पर्सेंट मंथच्या बरोबरीचे आहे डुरेशन पुन्हा स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्मुला असेल हे 38 4 मंथ असेल आणि एव्हरेज स्टाफिंग डुरेशननुसार किती एफोर्ट करावे तितकेच असेल जेणेकरून अंदाजे 133 लोक असतील आताआम्हाला कॉस्ट ड्रायव्हर्स वापरायचे आहेत आपण पाहू शकता की केवळ एक कॉस्ट ड्रायव्हर देण्यात आला आहे फक्त एक विशेषता दिली गेली आहे म्हणून मला यासह थेट मल्टिप्लाय करणे आवश्यक आहे आणि म्हणून मी थेट अर्थातच मल्टिप्लाय केला आहे आम्ही आधीच डायरेक्टर केले आहे आधीच मला खेद आहे की आम्ही आधीपासूनच केलेल्या एफोर्टची कॅल्कुलेट करत असताना मी या गोष्टीची रिलॅबिलिटी लक्षात घेतली आहे कारण बेसिक कोकोमो नुसार आपण हे केले पाहिजे फक्त 3 6 पर्यंतच्या 319 वरून हे 1 20 मिळवा आणि जर आम्ही इंटरमीडिअट कोकोमो लागू करू तर मी एफोर्टचे अडजस्टमेन्ट फॅक्टर व्हॅल्यू घ्यावे लागेलफक्त एक कॉस्ट ड्रायव्हर दिले गेले आहे जे रिलॅबिलिटी आहे जे खूप जास्त 1 40 च्या बरोबरीचे आहे तर मी येथे 1 40 ची 3 6 मध्ये मल्टिप्लाय केली आहे तर आम्हाला महिन्यात 50 93 पर्सेंट मिळेलएफोर्टसाठी हा रिफाइन एस्टीमेट आहे त्याचप्रमाणे आपण हा रिफाइन एफोर्ट वापरू शकता 50 93 पॉवरचा रिव्हाईस एफोर्ट तो तुम्हाला रिव्हाईस डुरेशन देईल आणि हे एव्हरेज कर्मचारी या रिव्हाईस एफोर्टसाठी किंवा या डुरेशनतील रिफाइन एफोर्टच्या समान असेल जे अंदाजे 133 लोकांसारखे आहे अशा प्रकारे आपण इनिशिअल एस्टीमेटचे व्हॅल्यू रिफाइन करण्यासाठी कॉस्ट ड्राइव्हर्स वापरू शकता त्याचप्रमाणे लवकरच आपण दुसरे उदाहरण घेऊ आणि मायक्रो कंप्यूटर हार्डवेअरवरील एम्बेडेड सॉफ्टवेअर सिस्टम डेव्हलोप केली पाहिजे बेसिक कोकोमो असे भाकीत करते की 45 पर्सन मंथचे एफोर्ट आवश्यक आहेत तर येथे चार विशेषता आवश्यक आहेत जेणेकरुन आपल्याला शोधण्यासाठी चार कॉस्ट ड्राइव्हर्स एक म्हणजे रिलायबिलिटी स्टोरेज टाईम आणि टूल व्हॅल्यू यापूर्वीच दिली आहेत आणि समजा या एम्बेड केलेल्या सॉफ्टवेअर सिस्टमसाठी या सर्व गोष्टी यापूर्वीच देण्यात आल्या आहेत इंटरमीडिअट कोकोमो आता या एफोर्टचा एस्टीमेट येऊ शकेल किंवा एस्टीमेट येईल की हे काय होईल म्हणूनच आधीच बेसिक कोकोमो ने 45 पर्सन मंथ दिले आहेत तर 45 एफोर्ट अडजस्टमेन्ट फॅक्टर आहे आम्ही एफोर्ट अडजस्टमेन्ट फॅक्टर शोधू शकतो या सर्व किंमतींच्या ड्रायव्हर्सची व्हॅल्यू मल्टिप्लाय केल्याने तेथे कॉस्ट ड्रायव्हर्ससाठी व्हॅल्यू मॉडिफाइड केली जातात तरहे आपल्याला 76 पर्सन मंथ देईल गृहित धरू की प्रत्येक महिन्यासाठी प्रत्येक महिन्याला लागणारा कॉस्ट 50000 रुपये आहे तर या एम्बेडेड सॉफ्टवेअर सिस्टम प्रॉडक्टसाठी एकूण कॉस्ट 76 इंटू 50000 असेल जो 3800000 रुपये असेल अशाप्रकारे आपण एम्बेड केलेले सॉफ्टवेअर वापरू शकता आपण अनुमान काढण्यासाठी किंवा बेसिक एस्टीमेट रिफाइन करण्यासाठी इंटरमीडिएट कोकोमो वापरू शकता आता बेसिक आणि इंटरमीडिएट कोकोमो मॉडेलच्या उणीवांबद्दल पाहू अधिक ऍक्युरेटतेसाठी कोकोमो ला एखाद्या ऑर्गनायझेशन इन्व्होर्मेन्ट कॅलिब्रेट करणे आवश्यक आहे जर आपण फक्त माझे काही केले तर पॅरामीटर बदलणे खूपच सेन्सेटिव्ह आहे जर आपण फक्त लहान बदल केले तर पर्सन इअरच्या फरकामध्ये किरकोळ बदल होऊ शकतात 10 KLOC प्रोजेक्ट हे ब्रॉड ब्रश मॉडेल आहे जे बर्याच सिग्निफिकंट एरर निर्माण करू शकतेयामध्ये काही ड्रॉबॅक आहेत त्याचप्रमाणे आपल्याला हे माहित आहे की आजच्या सॉफ्टवेअरचे रियुज काय आहे अप्लिकेशन जनरेशन प्रोग्रॅम आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड अप्रोच्य वापरलेले आहेत आणि अॅप्लिकेशन इंजिनीअरिंग जसे की रीयूज रिव्हर्स इंजिनीअरिंग अॅप्लिकेशन ट्रान्सलेशन इत्यादी आहेत आणि म्हणूनच त्यासाठी आवश्यक आहेत तर हा बेसिक आणि इंटरमेडिएट कोकोमो त्यांनी या मॉडर्न पद्धतींचा विचार केला नाही तर यापैकी काही एरर म्हणजे बेसिक आणि इंटरमेडिएट कोकोमो मॉडेल या मॉडर्न प्रोग्रामिंगचा काय अभ्यास करतात याचा विचार करत नाहीत तर दुसर्या मॉडेलसाठी जाण्याची रिक्वायरमेंट आहे अजून एक महत्वाची रिलॅबिलिटी आहे हे आपण पाहू जे असे म्हणतात की हे दोन्ही मॉडेल आहेत बेसिक मॉडेल आणि इंटरमीडिएट कोकोमो ते सॉफ्टवेअर प्रॉडक्टस सिंगल होमोजिनिअस एंटीटी मानतात की जणू काय ते फक्त एक प्रकारचे कॉम्पोनन्ट मानले जातात परंतु बर्याच मोठ्या सिस्टिम त्या अनेक लहान सब कॉम्पोनन्ट बनवल्या आहेत जिथे काही सब कॉम्पोनन्ट ऑरगॅनिक टाईम प्रकार मानले जाऊ शकतात काही सब सिस्टिम कदाचित एम्बेड केलेल्या प्रकारच्या काही सब सिस्टिम सेमी डिटॅच प्रकारातील असू शकतात ठीक आहे म्हणूनच कोकोमो चे एक नवीन ऍडव्हान्स मॉडेल अस्तित्त्वात आले आहे जे कंप्लिट कोकोमो किंवा डिटेल कोकोमो म्हणून ओळखले जाते हे बेसिक आणि इंटरमेडिएट कोकोमो च्या काही लिमिटवर मात करते हे कस काम करत येथे प्रत्येक सबसिस्टिमच्या कॉस्ट बेसिक कोकोमो किंवा इंटरमीडिएट कोकोमो वापरुन प्रथम टेकनिक्स एस्टीमेट केला जातो त्यानंतर एकूण कॉस्ट मिळविण्यासाठी सबसिस्टिम कॉस्ट जोडला जाईल म्हणूनच कारण मी तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे काही सबसिस्टिम ऑरगॅनिक असू शकतात काही सबसिस्टिम सेमी डिटॅच असू शकतात काही सबसिस्टिम कदाचित अंतर्भूत केलेल्या वस्तू असू शकतात काही गोष्टींमध्ये त्यांची रिलायबिलिटी खूप हाय असू शकते म्हणून आपल्याला प्रत्येक सबसिस्टिमच्या कॉस्ट सेपरेट पणे नंतर एकूण कॉस्ट प्राप्त करण्यासाठी जोडल्या जाणार्या सबस्टन्स च्या कॉस्ट एस्टीमेट लागावा लागेल हे फायनल एस्टीमेट एरर मार्जिन लो करेल अर्थात आपल्याकडे लो एरर येईल किंवा फायनल एस्टीमेटनुसार तिचे मार्जिन लो होईल आता एक उदाहरण घेऊ समजा एक मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम आपण देशामध्ये अनेक ठिकाणी कार्यालये असलेल्या संस्थेसाठी डेव्हलोप केले पाहिजे तर मग हा एक अगदी कॉप्म्लेक्स प्रोजेक्ट असेल हा होमोजिनिअस कोणता प्रोजेक्ट नाही यात विविध प्रकारच्या सब सिस्टिमचा समावेश आहे एका भागामध्ये डेटा बेस भाग असू शकतो आपण सेमी डिटॅच सिस्टम म्हणून मानू शकता एक भाग एक कंपोनंन्ट ग्राफिकल वापरकर्ता इंटरफेसचा विकास असू शकतो अर्थात यास ऑरगॅनिक कॉम्पोनन्ट किंवा ऑरगॅनिक प्रॉडक्ट मानले जाईल त्याचप्रमाणे एमआयएस ची देशातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालये असल्याने तर ही वेगवेगळी कार्यालये त्यांच्याशी कॉम्युनिकेट करण्यासाठी आहेत तर कॉम्युनिकेशनसाठी आपल्याला मॉड्यूल देखील डेव्हलोप करावे लागेल तर हे मॉड्यूल एम्बेड केलेले मानले जाईल आता आपल्याला काय करायचे आहे या तीन कॉम्पोनन्टसाठी कॉस्टची कॅल्कुलेट करा किंवा एस्टीमेट लावा जे बेसिक कोकोमो किंवा इंटरमीडिएट कोकोमो वापरुन तीन वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मग आपण काय करता इंडिज्युअल कॉम्पोनन्टची कॉस्ट वाढवा प्रथम कोणत्या कॉम्पोनन्ट सेपरेट कॉस्ट एस्टीमेट लावा मग आपण या इंडिज्युअल कॉम्पोनन्टची कॉस्ट वाढवाल जी आपल्याला सिस्टमची टोटल कॉस्ट देईल या प्रकारे कंप्लिट कोकोमो किंवा डिटेल कोकोमो कार्य करते शेवटी आम्ही सारांशात आलो आहोत आम्ही इंटरमेडिएट कोकोमो च्या बेसिक गोष्टींबद्दल चर्चा केली आहे आम्ही डिफरेंट कॉस्ट ड्रायव्हर्स किंवा मल्टिप्लाय सादर केले आहेत 15 कॉस्ट ड्रायव्हर्स आणि त्यांची व्हॅल्यू आम्ही पाहिली आहेत नंतर आम्ही इंटरमीडिएट कोकोमो वापरून कॉस्ट आणि एफोर्टचे अनुमान देखील स्पष्ट केले आहे आम्ही बेसिक आणि इंटरमेडिएट कोकोमो च्या काही मर्यादा दर्शविल्या आहेत आम्ही इंटरमीडिएट कोकोमो वापरून कॉस्ट आणि एफोर्टच्या अंदाजावर काही उदाहरणे सोडविली आहेत आम्ही कंप्लिट कोकोमो किंवा डिटेल कोकोमो च्या बेसिक संकल्पनांवर देखील चर्चा केली आहे हा सारांश आहे आपण पाहिले आहे आणि आम्ही या पुस्तकांतून घेतले आहेत खूप खूप धन्यवाद